आपण मागील व्याख्यानात आयट्रिपलई 802 4 मानांकन विषयी पाहिले तसेच झिगबी आणि वायरलेस हार्ट झिगबी या विशिष्ट मानका वर आधारित वेगवेगळे प्रोटोकॉल पाहिले या विशिष्ट व्याख्यानात आपण एका अतिशय लोकप्रिय अशा तंत्रज्ञानाबद्दल पाहणार आहोत ते म्हणजे झेड वेव्ह हा प्रोटोकॉल विशेषता होम ऑटोमेशन प्रयोगामध्ये तसेच सुरक्षा प्रणाली मध्ये वापरला जातो आयट्रिपलइ 802 4 कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यांना कमी ऊर्जा व रेडिओ कम्युनिकेशन ची आवश्यकता असते होम ऑटोमेशन आज काल होम ऑटोमेशन सारखे अनुप्रयोग तयार करण्यासाठी महत्वाचे आहे औद्योगिक अनुप्रयोगांसाठीसुद्धा हे विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्याची उपयुक्तता सापडेल झिगबीच्या विपरीत झेड वेव्ह अगदी सोपे आणि स्वस्त आहे जे लहान आणि मध्यम श्रेणी अनु प्रयोगांमध्ये वापरले जाते यु एस मध्ये झेड वेव्ह आय एस एम बँड मध्ये 908 42 मेगाहेर्ट्झ वर कार्यरत आहे तर युरोपमध्ये 868 42 मेगाहेर्ट्झ बँड मध्ये कार्यरत आहे वाय फाय ब्लूटूथ आणि वेगवेगळ्या दुसऱ्या प्रोटोकॉल आणि मानांकन मध्ये वापरल्या जाणाऱ्या 2 4 मेगाहेर्ट्झ बँड मध्ये कोणताही हस्तक्षेप केला जात नाही उपकरणांमध्ये संवाद साधण्यासाठी झेड वेव्ह मेष नेटवर्क टोपोलॉजी वापरते नेटवर्कमध्ये 232 नोड पर्यंत समर्थन देते होम ऑटोमेशन अनु प्रयोगासाठी हे अगदी पुरेसे आहे अगदी औद्योगिक अनुप्रयोगांसाठी सुद्धा झेड वेव्ह 232 नोड पर्यंत समर्थन देते म्हणून आता आपण झेड वेव्ह कसे कार्य करते ते पाहू आपण अशा घराबद्दल बोलूया जेथे 2 राहत्या खोल्या दोन शयनकक्ष व जेवणाची खोली आहे होम ऑटोमेशन मध्ये झेड वेव्ह वापरून तुम्ही झेड वेव्ह कंट्रोलर डिवाइस स्थापित करू शकता जो संपूर्ण घरात एकच कंट्रोलर डिवाइस असू शकेल आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळे झेड वेव अनुरुप कम्युनिकेशन साधने असू शकतात तर हे झेड वेव्ह कम्युनिकेशन डिव्हाइसेस किंवा झेड वेव्ह नोड सारखे असतात म्हणून संपूर्ण घरात एक झेड वेव्ह कंट्रोलर आणि अनेक झेड वेव्ह नोड वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जवळपास 127 किंवा 128 एकाच नियंत्रक का द्वारे कनेक्ट केले जाऊ शकतात तेथे नियंत्रक नोड व कामगार नोड आहेत कंट्रोलर ही एक मध्यवर्ती संस्था आहे जी नेटवर्कमध्ये नेटवर्क तयार करते आणि कामगार नोडचे व्यवस्थापन करतो प्रत्येक लॉजिकल झेड वेव्ह नेटवर्कमध्ये एक होम आयडीनेटवर्क आयडी आणि अनेक नोड आयडी असतात जे कामगार उपकरणांशी संबंधित असतात नेटवर्क आयडी ची लांबी चार बाईट आणि प्रत्येक नोड आयडीची लांबी एक बाईट असते नोड केवळ त्यांच्या होम नेटवर्कमध्ये संवाद साधू शकतात आणि समर्थीत डेटा रेट सुमारे 30 मीटर पर्यंत आहे डेटा रेट सुमारे 100 केबीपीएस देऊ केलेला आहे तीस मीटर च्या श्रेणीतील 100 केबीपीएस होम ऑटोमेशन अनुप्रयोग तसेच लहान औद्योगिक अनुप्रयोगांसाठी पुरेसे चांगले आहे म्हणूनच झेड वेव्ह एक अतिशय लोकप्रिय तंत्रज्ञान आहे झिगबी च्या तुलनेत हे कमी किमतीचे सोपे तंत्रज्ञान आहे ते वेगवेगळ्या घरे किंवा औद्योगिक स्वयंचलित अनु प्रयोगांना समर्थन देण्यासाठी वापरले जाऊ शकते येथे सोर्स रावटिंग ही योजना वापरली आहे सोर्स रावटिंग म्हणजे स्त्रोत नोड पॅकेट पाठवते मार्ग निश्चित करते आणि नंतर मार्गाचा वापर करून स्त्रोत नोड संपूर्ण नेटवर्कवर हे पॅकेट पाठवते स्त्रोत नेटवर्क टोपोलॉजी मुळे झेड वेव्ह केवळ स्थिर डिव्हाइसचा विचार करते तर आतील लेआउट आणि इतर घरगुती उपकरणांमुळे अडथळा झाल्यास झेड वेव्हमध्ये संदेश वेगवेगळ्या नोड्सद्वारे पाठविले जातात हे अडथळे रेडिओ डेड स्पॉट्स म्हणून ओळखले जातात आणि झेड वेव्हमधील प्रक्रियेचा उपयोग करून त्यास बरे करता येते ज्याला हीलींग म्हणून ओळखले जाते अनेक ठिकाणी याचा अनुप्रयोग केला जाऊ शकतो ते म्हणजे घर आणि कार्यालय स्वयंचलन अनुप्रयोग स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन अनुप्रयोग घराची सुरक्षितता औद्योगिक सुरक्षा औद्योगिक पाळत ठेवणारे अनुप्रयोग आवाज नियंत्रण अनुप्रयोग आणि स्वयंचलन उपकरणे आणि नियंत्रण आता आपण आणखी एक अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय मानक पाहूया जो आयएसए 100 11 ए म्हणून ओळखला जातो जो आयएसए 100 11 मालिकेचा आहे हे वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानासाठी वापरले जाते आणि आंतरराष्ट्रीय संस्थेने ऑटोमेशनसाठी विकसित केले होते तर हे मानक प्रामुख्याने औद्योगिक वातावरणात ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करते आणि अर्थातच हे 802 4 वर आधारित आहे 100 11a ISA मानकची काही वैशिष्ट्ये स्लाइड्समध्ये सूचीबद्ध आहेत प्रथम म्हणजे ते एकाच नेटवर्कमध्ये एकाचवेळी संवाद साधण्यासाठी भिन्न प्रोटोकॉलवर कार्य करणार्या एकाधिक डिव्हाइसचे समर्थन करते भिन्न एजंट्स आणि डिव्हाइसमधील इंटरऑपरेबिलिटी आणि कम्युनिकेशनास समर्थन देण्यासाठी हा एक चांगला प्रोटोकॉल आहे हे आयपीव्ही 6 आधारित तंत्रज्ञानाचा वापर करते आणि संबंधीत फायदे जसे की वाढलेली ऍड्रेस आणि सुरक्षितता जोडते यामध्ये एईएस ही एनक्रिप्शन योजना 128 बिटपेक्षा अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी वापरली जाते या तंत्रज्ञानाची भिन्न वैशिष्ट्ये औद्योगिक वापरासाठी चांगली आहेत यामुळे स्केलेबल आणि विश्वासार्ह समाधानाचे समर्थन करते स्टार आणि मेष या नेटवर्क टोपोलॉजी समर्थित आहेत टीडीएमए किंवा सीएसएमए सीए आधारित मॅक प्रोटोकॉल आहेत तर अनुप्रयोग म्हणजे मोठ्या प्रमाणात जटिल उद्योगांमध्ये ऑटोमेशन औद्योगिक नेटवर्क आणि उपकरणांचे वायरलेस देखरेख मोठ्या आणि जटिल सेटअप असलेल्या औद्योगिक वातावरणात प्रक्रिया देखरेख आणि नियंत्रण ऑटोमेशन आता ब्लूटूथ म्हणजे आयओटी लागू करण्यासाठी लागणारे एक अतिशय मनोरंजक लोकप्रिय तंत्रज्ञान आहे ब्लूटूथचा वापर विशिष्ट संगणकाच्या वेगवेगळ्या परिघांचे वायरलेस नेटवर्क तयार करण्यासाठी हेडफोन्स आणि मोबाइल फोन साठी केला जातो ब्लूटूथ हे एक व्यापकपणे वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे जे आयओटी वर आधारित नेटवर्क आणि नेटवर्क सिस्टम स्थापित करण्यात मदत करू शकते ब्लूटूथ तंत्रज्ञान अल्प श्रेणीमध्ये वायरलेस कम्युनिकेशन प्रदान करते आम्ही आधी चर्चा केलेल्या झिगबीच्या विपरीत मध्यम श्रेणी कम्युनिकेशनसाठी चांगले आहे तथापि झिगबी चांगले डेटा रेट ऑफर करत नाही याउलट झीगबीच्या तुलनेत ब्लूटूथ अधिक सुधारित डेटा रेट ऑफर करते तर तेथे ब्लूटूथ व झिगबी एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत ब्लूटूथचा उद्देश विशेषत वायर घालवण्याचा आहे तर आपण एक केबल रिप्लेसमेंट प्रोटोकॉल आहे जो पाहणार आहोत आपण ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅककडे पाहिले तर आपल्याला दिसेल की तेथे केबल रिप्लेसमेंट प्रोटोकॉल आहे जो ब्लूटूथद्वारे समर्थित आहे तर या केबल रिप्लेसमेंट प्रोटोकॉलमुळे या वेगवेगळ्या वायरलेस पोर्टेबल उपकरणांमधील कम्युनिकेशन साठी मदत होईल ब्लूटूथ जेथे मध्यवर्ती नियंत्रक नाही तेथे अॅड हॉक नेटवर्क तयार करण्यात मदत करते हे ब्लूटूथ तंत्रज्ञान वापरुन डिव्हाइस लहान श्रेणीमध्ये डिव्हाइस एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात पिकोनेटची एक संकल्पना आहे याला स्कॅटर नेट म्हणतात एका विशिष्ट पिकोनेटमध्ये सेल्युलर नेटवर्कमधील पेशींसारखेच असते पिकोनेटमध्ये सुमारे 7 साधने आहेत एक पिकोनेटमध्ये 8 साधने समर्थित केले जाऊ शकतात तेथे वेगवेगळ्या स्लेव्ह डिव्हाइसेस आहेत 7 पर्यंत साधने मालकाशी जोडली जाऊ शकतात उदाहरणार्थ पिकोनेट 1 पिकोनेट 2 वेगवेगळे पिकोनेट असू शकतात हे सर्व एकत्र जोडलेले आहेत तर हे स्कॅटर नेट बनवते ब्लूटूथ कमी किंमत आणि कमी उर्जा वापरून वायरलेस कम्युनिकेशनची सुविधा देते कमी उर्जा वापरामुळे ब्लूटूथ आयओटी अनुप्रयोगांमध्ये आकर्षक आहे जे सामान्यत शक्तीउर्जाचे भुकेले असतात हा आयएसएम 2 4 ते 2 484 गिगाहर्ट्ज 2 4 ते 2 484 गिगाहर्ट्ज बँडमध्ये वापरला जातो हा वापरलेल्या ब्लूटूथच्या आवृत्तीवर अवलंबून 1 एमबीपीएस ते 3 एमबीपीएस दरम्यानच्या डेटा रेटचे समर्थन करतो आवृत्ती 1 2 साठी 1 एमबीपीएस आवृत्ती 2 साठी 2 एमबीपीएस आणि 3 एमबीपीएस ऑपरेटिंग श्रेणी वर्ग 3 रेडिओसाठी 1 मीटर वर्ग 2 रेडिओसाठी 10 मीटर आणि वर्ग 1 रेडिओसाठी 100 मीटर आहे म्हणून वेगवेगळ्या रेडिओ ब्लूटूथची वेगवेगळी कम्युनिकेशन श्रेणी आहे ब्लूटूथचा अनु प्रयोग अशा नेटवर्क किंवा डिव्हाइस वापरासाठी योग्य आहे जेथे दळणवळणाच्या कक्षाचा परिघ कमी असेल म्हणून ब्लूटूथच्या मदतीने डेस्कटॉप आणि लॅपटॉप परिघीय कनेक्टिव्हिटी समर्थित केली जाऊ शकते डिव्हाइसेस दरम्यान मल्टीमीडिया ट्रान्सफर देखील ब्ल्यूटूथचा एक अतिशय आकर्षक आणि मोठ्या प्रमाणात वापरलेला अनु प्रयोग आहे ऑटोमोबाईल्स ब्लूटूथचा वापर मल्टीमीडिया आणि नेवीगेशन डिव्हाइस जीपीएस उपकरणे इंड यूजरबरोबर जोडलेले असतात आरएफआयडी अतिशय आकर्षक आणि लोकप्रिय पणे वापरले जातात शॉपिंग मॉलमध्ये आरएफआयडी टॅग वापरले जातात उदाहरणार्थ शॉपिंग मॉलमध्ये कपडे विक्री साठी असणाऱ्या इतर वस्तू यावर आरएफआयडी टॅग जोडलेले असतात आरएफआयडी वाचक या आरएफआयडी टॅगमधून वाचू शकतो आरएफआयडी असे कार्य करते आरएफआयडी म्हणजे मुळात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन येथे तीन घटक असतात एक टॅग स्वतः आहे आरएफआयडी टॅग वेगवेगळ्या गोष्टींशी संलग्न असतो आरएफआयडी रीडर जो टॅगमधून वाचू शकतो आणि आरएफआयडी सॉफ्टवेअर जे या संपूर्ण गोष्टीस चालवण्यात शक्ती देईल आरएफआयडी टॅग डिजिटल एन्कोड केलेला डेटा संग्रहित करतो जो आरएफआयडी रीडरद्वारे वाचला जातो पारंपारिक बार कोड किंवा वारंवार वापरल्या जाणार्या क्यूआर कोडच्या तुलनेत आरएफआयडी टॅग डेटा दृष्टीक्षेपाच्या बाहेर वाचला जाऊ शकतो आरएफआयडी टॅगमध्ये इंटिग्रेटेड सर्किट आणि अँटिना असते जे संरक्षक सामग्रीसह संरक्षित असतात आरएफआयडी टॅगचे निष्क्रिय टॅग किंवा सक्रिय टॅग म्हणून वर्गीकरण केले जाऊ शकते सक्रिय टॅग असे असतात ज्यांचे ऑपरेशन आणि डेटा ट्रान्सफरसाठी स्वतःचा वीजपुरवठा असतो निष्क्रीय टॅग्ज असे नसतात आणि डेटा प्रसारित करण्यासाठी हे प्रेरक पणे समर्थित केले जाणे आवश्यक आहे खालील आरएफआयडी वापरण्याचे अनु प्रयोग आहेत स्टोअरिंग प्रॉडक्ट ट्रॅकिंग स्टोअर प्रॉडक्ट ट्रॅकिंग एसेट आणि बॅगेज ट्रॅकिंग सप्लाय चेन मॅनेजमेंट पशुधन ट्रॅकिंग अँड मॅनेजमेंट ऑटो मोबाइल ट्रॅकिंग ऑथेंटिकेशन अँड एक्सेस कंट्रोलauto mobile tracking authentication and access control एनएफसी तंत्रज्ञान देखील समान प्रकारे कार्य करते परंतु त्यामध्ये थोडा फरक आहे हे एनएफसी तंत्रज्ञान आरएफआयडीमधून घेतले गेले आहे आरएफआयडीसारखे नसलेले एनएफसी उपकरणांमधील कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय कार्य करते आरएफआयडी रीडर आणि टॅग थोडेसे वेगळे ठेवू शकतात परंतु एनएफसी डिव्हाइसेस अगदी जवळ ठेवली पाहिजेत एनएफसी डिव्हाइस दोन प्रकारचे असतात सक्रिय डिव्हाइस किंवा निष्क्रिय डिव्हाइस डिव्हाइसचा सक्रिय प्रकार डेटा वाचू किंवा प्रसारित करू शकतो आणि निष्क्रीय डिव्हाइस केवळ डेटा संक्रमित करू शकतो परंतु एनएफसी डिव्हाइसमधून वाचू शकत नाही तर सक्रिय आणि निष्क्रिय डिव्हाइस संकल्पनांमध्ये हा फरक आहे एनएफसी 13 56 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी बँडमध्ये कार्यरत आहे आणि एनएफसीमध्ये कम्युनिकेशनची श्रेणी 10 सेमी पेक्षा कमी आहे आपण असे समजू की आपल्याकडे एक डी 1 एनएफसी डिव्हाइस आहे तुमच्याकडे दुसरा डिवाइस डी 2 आहे अशा प्रकारे डी 1 आणि डी 2 10 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर एकमेकांच्या जवळ ठेवले जातील आणि चुंबकीय क्षेत्र तयार होईल एनएफसी विभिन्न डेटा दरांचे 106 212 किंवा 424 केबीपीएस समर्थन करते दोन साधना दरम्यान दोन कम्युनिकेशन मोडचे समर्थन करतो एक सक्रिय सक्रिय आणि दुसरा सक्रिय निष्क्रिय मोड आहे एनएफसीचे अनु प्रयोग आरएफआयडी सारखे वस्तूंचा मागोवा घेण्यासाठी बँकिंग क्षेत्र एनएफसी सक्षम स्मार्ट फोन एनएफसी वापरणारे स्मार्टफोनमधील डेटा संप्रेषण सुरक्षा आणि प्रमाणीकरण आणि लो पॉवर होम ऑटोमेशन सिस्टम इत्यादी आहेत तर् यासह आपण या गोष्टीच्या शेवटी पोहोचलो आहोत आम्ही मागील व्याख्यानात वेगवेगळे कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान पाहिले आहे आणि हे आयट्रिपलई 802 4 च्या मानकमधून सुरू झाले मग आपण झीगबी झेड वेव्ह आयएसए आरएफआयडी एनएफसी आणि वायरलेस हार्टबद्दलही चर्चा केली हें यापैकी काही संदर्भ आहेत जें आपण अधिक तपशीलवार पणे पाहू शकता तर् यासह आपण या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत धन्यवाद